या धड्यात आपण डायोड मॉडेलबद्दल चर्चा करू आणि मी आता ज्या मॉडेलचा उल्लेख करीत आहे त्यास लार्ज सिग्नल मॉडेल म्हणून ओळखले जाते याचा अर्थ असा होतो की आपण टोटल कॉन्टिटी म्हणजेच डायोडमधील टोटल व्होल्टेज आणि डायोडमधील टोटल करंट बद्दल बोलत आहोत ऑपरेटिंग पॉईंट मधील वाढीव मूल्याबद्दल बोलत नाही हे डायोडचे चिन्ह आहे आणि आपल्याकडे एनोड आणि कॅथोड आहे नियमाद्वारे मी एनोड टर्मिनलवर डायोड व्होल्टेज पॉझिटिव्ह असल्याचे निश्चित करतो VDचे मूल्य नक्कीच काहीही असू शकते पॅसिव्ह साइन कन्व्हेन्शननुसार करंट ID एनोडमध्ये जाईल आपण यासाठी आधीपासूनच एक मॉडेल पाहिले आहे डायोड करंट IS आहे जेथे IS हा रिव्हर्स सॅचूरेशन करंट आहे आणि Vt जे KTq हे थर्मल व्होल्टेज आहेत आणि जर आपण 300 केल्विन किंवा खोलीच्या तापमानाप्रमाणे मूल्य बदलले तर हे अंदाजे 25mV आहे आणि आपल्याला हे देखील माहित आहे की कॅरेक्टरिस्टिक ग्राफिकपणे कशी दिसते VD पॉझिटिव्ह असल्यास करंट बर्याच प्रमाणात असू शकतो VD निगेटिव्ह असेल तेव्हा IS ला सॅचूरेट होईल आणि अर्थातच डायोड व्होल्टेज शून्य असेल तेव्हा करंट शून्य होईल आता डायोड करंट आणि अगदी सोप्या सर्किटसाठी देखील या एक्सप्रेशनसह मूल्यमापन करणे खूप अवघड बनते कारण आपल्याला समीकरणे अंकीयपणे सोडवावी लागतील तर आपल्याकडे यावर बरेच अंदाजे आहेत ज्याविषयी मी आता चर्चा करणार आहे तर कधीकधी ही सर्वात सोपी गोष्ट करण्याची प्रथम गोष्ट म्हणजे या तुलनेत त्याकडे दुर्लक्ष करणे आणि अर्थातच जेव्हा ही टर्म खूप मोठी असेल तेव्हाच हे कार्य करते आणि जेव्हा VD मोठा असेल आणि पॉझिटिव्ह असेल तेव्हा ते खूप मोठे असेल जेव्हा मी म्हणतो की मोठे आणि पॉझिटिव्ह तेव्हा VD थर्मल व्होल्टेजपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे या प्रकरणात स्पष्टपणे याचा घातांक यापेक्षा खूपच जास्त आहे काही थर्मल व्होल्टेजच्या VD साठी हे योग्य आहे असे दिसून येते आपल्याला काही 100mV ची गरज आहे आणि या प्रकरणात ID अंदाजे IS eVdVt केला जाऊ शकतो अर्थात हे लक्षात ठेवले पाहिजे की जेव्हा थर्मल व्होल्टेजपेक्षा VD जास्त असेल तेव्हाच हे होते आता जर आपण हा प्लॉट बनविला तर त्या रिजनमध्ये काय होते जेथे करंटचे प्रमाण बरेच आहे आपणास अंदाजे समान मूल्य मिळेल अचूक एक्सप्रेशन आणि नवीन एक्सप्रेशनमधील फरक म्हणजे VD शून्य झाल्यास हे शून्यावर जात नाही तर याचा अर्थ असा आहे की आपण हे कॅरेक्टरिस्टिक प्लॉट केल्यास सेकंड क्वाड्रंटमध्ये एक भाग असेल ज्याचा अर्थ असा आहे की डिव्हाइस पॅसिव्ह नाहीत नक्कीच वास्तविकता अशी आहे की ओरिजिनजवळ VD शून्य असेल तेव्हा हे एक्सप्रेशन वापरले जाऊ नये हा फक्त अंदाज आहे आणि दुसरे वारंवार वापरले जाणारे ऍप्रॉक्सीमेशन म्हणजे रिव्हर्स बायस करंट खूपच लहान असल्यामुळे IS ची ही व्हॅल्यू खूपच लहान आहे आणि मी जेव्हा करंट्सच्या तुलनेत लहान म्हणतो तेव्हा आपण सामान्यत फॉरवर्ड बायस पाहता मग आपण असे गृहीत धरा की डायोडमधून कोणतेही करंट वाहत नाही रिव्हर्स बायस असताना डायओडमध्ये करंट वाहत नाही हे वारंवार वापरल्या जाणार्या अंदाजे पैकी एक आहे अर्थात आपल्याकडे नॉनलिनियर समीकरण शिल्लक आहे आणि हे सर्किटच्या काही वर्गांसाठी उपयुक्त आहे परंतु तरीही सोप्या अनियंत्रित सर्किट्ससाठी देखील आपल्याला नॉनलिनियर समीकरणे सोडवावी लागतील आणि आपल्याला हाताच्या मोजणीसाठी ते टाळण्यास आवडेल तर आपण पाहत असलेले पुढील ऍप्रॉक्सीमेशन असे आहे की जर आपण कर्वच्या या भागाकडे पहात असाल तर कर्व बर्यापैकी उंच आहे मी ID विरूद्ध VD रचत आहे आणि कर्व खूप उभे आहे तर आपण काय म्हणू शकता की कर्वच्या या भागामध्ये डायोड व्होल्टेज जास्त बदलत नाही अर्थातच ते बदलते खरं तर मी डायोड व्होल्टेजचे एक्सप्रेशन शोधण्यासाठी हे ऍप्रॉक्सीमेंट एक्सप्रेशन वापरेन तर VD म्हणजे थर्मल व्होल्टेज गुणिले डायोड करंट नेचुरल अल्गोरिदम भागिले सॅचूरेशन करंट असेल तर आता समजा ID दुप्पट झाला आहे ID नंतर 2ID बनतो नंतर हा Vt ln 2IdIs मध्ये बदलतो ज्याचे जुने मूल्य मुळात Vt ln IDIs Vt ln 2 आहे आणि जर आपण याचे कॅल्क्युलेशन केले तर ते अंदाजे 17 5mV असेल तर करंट दुप्पट केला तरीही डायोड व्होल्टेज फक्त 20mV पेक्षा ही कमी बदलते तर आम्ही वाजवी ऍप्रॉक्सीमेशन लावू शकतो की अनेक करंटसाठी डायोड व्होल्टेज स्थिर आहे असे मानले जाते की डायोड व्होल्टेज अजिबात बदलत नाही अशा ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक वर्टीकल आहे आपण जेव्हा ओरिजिन जवळ येता तेव्हा हे आपल्याला खूप वाईट त्रुटी देते परंतु हे ठीक आहे आपण असे मानतो की डायोड येथे कुठेतरी कार्यरत आहे तर आपण असे म्हणू शकतो की ऍप्रॉक्सीमेशनची पुढील पातळी म्हणजे जेव्हा फॉरवर्ड दिशेने काही करंट वाहत असेल तेव्हा डायोड व्होल्टेज स्थिर आहे तसेच आपल्याला हे देखील माहित आहे की रिव्हर्स बायस रिजनमध्ये करंट खूपच लहान आहे आणि आपण आधीपासून त्या शून्यापर्यंत ऍप्रॉक्सीमेट केल्या आहेत हे असे आहे की आपण या प्रकाराचे कॅरेक्टरिस्टिक गृहीत धरले आहे आणि आपण हे इथपर्यंत चालू ठेवू शकतो तर आपण असे मानतो की या टप्प्यापर्यंत करंट शून्य आहे आणि या टप्प्यावर व्होल्टेज स्थिर असेल आणि तो कोणताही करंट वाहू शकतो तर पुढील ऍप्रॉक्सीमेशन पातळी पुढील प्रमाणे आहे फॉरवर्ड बायस म्हणजे ID ठळकपणे फॉरवर्ड दिशेने वाहतो उलट दिशेने पर्याप्त प्रमाणात डायोडमध्ये करंट वाहत नाही तर या प्रकरणात काय होते VD हे काही स्थिर आहे जे VD ON द्वारे दर्शविले जाते आणि या स्थिरतेचे मूल्य काय आहे मूलत ज्या प्रकारे आपण या निरंतर मूल्याचे कार्य केले आहे ते म्हणजे आपण सामान्यत वापरत असलेले काही डायोड्स आपल्याकडे असतात आणि आपण सामान्यत ऑपरेट करत असलेले काही विशिष्ट करंट असतात आणि त्यासाठी आपण फक्त योग्य किंमत शोधत आहात आणि असे निष्कर्ष काढले की यासाठी वाजवी मूल्य ० 7V आहे आता असे करणे आवश्यक नाही जर तुम्ही डायोडस अगदी लहान करंटनी चालवित असाल तर ते यापेक्षा लहान असू शकते आणि डायोड्समध्येही ज्यात खूप मोठे करंट आहेत ते 1V पेक्षा जास्त असू शकतात परंतु आपण असे मानू की ते 0 7V आहे परंतु महत्त्वाची बाब म्हणजे ते करंटची पर्वा न करता कॉन्स्टंट मानले जाते आणि जेव्हा डायोड बंद असेल मग मी त्यास रिव्हर्स बायस म्हणेन तसे मी याचा उल्लेख डायोड OFF असल्याचे म्हटले आहे आणि मी खरोखर हा रिव्हर्स बायस म्हणू नये कारण VD निगेटिव्ह नाही तर त्यात 0 7V पेक्षा कमी VD देखील समाविष्ट आहे तर याचा अर्थ असा की जर VD ० 7V पेक्षा कमी असेल तर करंट शून्य असेल जर VD हा VD ON पेक्षा कमी असेल तर करंट शून्य असेल जेव्हा डायोड ON असतो तेव्हा फॉरवर्ड बायस असतो परंतु असे दिसते की आपण कोणत्या प्रकारची स्विच ऑफ स्टेटमधून जाऊ शकता जिथे तेथे कोणतेही करंट नाही ON स्टेट वर जेथे व्होल्टेज स्थिर आहे आणि ते कोणत्याही करंटला सपोर्ट देऊ शकते आता हे ठीक आहे हे आपल्या सिग्नलच्या मोठ्या गणितासाठी आपण वापरू आणि अशी काही प्रकरणे आढळतील जिथे आपण यापेक्षाही जास्त अंदाज लावू शकतो असे समजा की आपल्याकडे अशी सर्किट आहेत जिथे व्होल्टेजेस ० 7V पेक्षा जास्त मोठे आहेत VD निगेटिव असल्यास आपण शून्य करंट असल्याचा अंदाज लावू शकता आणि शून्य व्होल्टेज येते जेव्हा त्यातून वाहणारा करंट असतो तेव्हा आपण VD ON करण्यासाठी 0V वर एक क्रूडर अंदाजे बनवितो जे डायऑड शॉर्ट सर्किटसारखे कार्य करते जेव्हा तेथे पॉझिटिव्ह करंटअसतो आणि जेव्हा रिव्हर्स व्होल्टेज लागू होते तेव्हा डायोड ओपन सर्किटसारखे वर्तन करते जर तुम्हाला आठवत असेल तर शॉर्ट सर्किटच्या I विरूद्ध V खालीलप्रमाणे आहे हे असे आहे की करंट असला तरीही याकडे शून्य व्होल्टेज असेल आणि ओपन सर्किटचे I V कॅरेक्टरिस्टिक असे आहे त्यामधील व्होल्टेजकडे दुर्लक्ष करून त्यात शून्य करंट असेल आता डायोड हे या दोघांचे कॉम्बिनेशन आहे रिव्हर्स बायस रिजनमध्ये हा एक ओपन सर्किट आहे आणि फॉरवर्ड बायस रिजनमध्ये शॉर्ट सर्किट जेणेकरून ते डायोडच्या कॅरेक्टरिस्टिकसह आणखी एक ऍप्रॉक्सीमेशन आहे तर थोडक्यात सांगायचे तर आपल्याकडे डायोडची नेमकी कॅरेक्टरिस्टिक आहे आणि हे मी कोट मध्ये ठेवतो कारण हे डायोड कॅरेक्टरिस्टिकचे एक आदर्श आवृत्ती आहे आणि प्रॅक्टिकल डायोडमध्ये आपल्याकडे इतर अ आदर्श कॅरेक्टरिस्टिक असतील परंतु जोपर्यंत आपल्याला चिंता आहे तशी ही तंतोतंत कॅरेक्टरिस्टिक आहे VD च्या सर्व मूल्यांसाठी हे वैध आहे आणि मग आपल्याकडे ऍप्रॉक्सीमेशनचा पहिला स्तर आहे जिथे आपण म्हणतो की ID ही मायनस टर्मशिवाय एक्सपोनेन्शियल आहे जेव्हा Vt हा VD पेक्षा जास्त असतो VD शून्यापेक्षा कमी असेल तेव्हा ते शून्य असते आणि आपल्याजवळ ऍप्रॉक्सीमेशनचा दुसरा स्तर आहे जेव्हा आपण असे म्हणतो की जर डायोडमधून सर्वत्र करंट असेल तर डायोडमधून पुढे जाणारे करंट असेल तर डायोड व्होल्टेज काही स्थिर VD ON असते ज्याला आपण 0 7V घेऊ आणि व्होल्टेज VD ON पेक्षा कमी झाल्यास ID शून्याइतका असेल आणि या मॉडेलमध्ये डायोड व्होल्टेज VD ON पेक्षा जास्त असू शकत नाही आणि अगदी क्रूडर व्हर्जनमध्ये असे म्हणायचे आहे की ID शून्यापेक्षा जास्त असल्यास VD शून्य असेल आणि जर VD शून्यापेक्षा कमी असेल तर ID शून्याइतका असेल तर हा ON डायोड आहे आणि तो म्हणजे OFF डायोड या कोर्समध्ये आणि सामान्यत हाताच्या गणनेच्या बर्याच कोर्सेसमध्ये आपण वाजवी अंदाज म्हणून याचा वापर कराल